आपण रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम च्या मुख्य आवश्यकता पाहिल्या तसेच आपण पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टम कसे या वैशिष्ट्यांचे सपोर्ट करीत नाही आणि या वैशिष्ट्यांचे सपोर्ट करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे त्या कारणाबद्दल चर्चा केली याच उद्देशाने आपण युनिक्स ऑपरेटिंग सिस्टमचा अभ्यास करूया रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमच्या ज्या सर्व फिचर्सविषयी आपण मागील व्याख्यानात चर्चा केली त्या सर्व फिचर्सना यूनिक्स द्वारे सपोर्ट मिळणे आवश्यक आहे तेव्हाच आपण यूनिक्सला रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम म्हणून वापरू शकतो परंतु यूनिक्स द्वारे हे पूर्णतः सपोर्टेड नाही कारण यूनिक्सला हार्ड रिअल टाइम सिस्टिम मध्ये वापरताना अडथळे येतात ते असे किपहिला अडथळा म्हणजे नॉन प्रिम्पटेबल कर्नल जेव्हा युनिक्स कोड कार्यान्वित केला जात आहे अर्थात जेव्हा कर्नल कोड कार्यान्वित केला जात असेल तेव्हा सर्व इंटरप्ट डिसेबल केले जातातदुसरा अडथळा असा आहे की डायनॅमिक प्रायोरिटी लेव्हलचा आहे युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम प्रत्येक टाइम स्लाइसमध्ये टास्कची प्रायोरिटी लेवल शिफ्ट करत राहते हे कोणत्या कारणामुळे हे करते ते पाहू पहिला प्रश्न असा उद्भवतो की कर्नल रूटीन कार्यान्वित करताना हे सर्व इंटरप्ट डिसेबल का करते आणि दुसरा प्रश्न म्हणजे एखाद्या कार्याची प्रायोरिटी बदलणे का चालू ठेवले पाहिजे कारण अशा परिस्थितीत वास्तविक प्रोग्रामरने नियुक्त केलेले प्रायोरिटी बदलत नाहीत असे गृहित धरुन अनुसूचक म्हणून रेट मोनोटॉनिक शेड्युलर सारख्या वेळेचे वेळापत्रक चालवणे कठीण होते सर्वप्रथम प्रिम्पटेबल करण्यायोग्य कर्नलला रेन्ट्रंट कर्नल असेही म्हटले जाते जेथे एकदा इंटरप्ट आला तर कर्नलची रुटीन सुरू होते आणि इंटरप्ट नंतरच थांबते पुन्हा काही काळानंतर ते त्याच ठिकाणाहून सुरू होते म्हणजे एक रेन्ट्रंट कर्नल इंटरप्ट आणू शकतो परंतु नंतर युनिक्स नॉन रेन्ट्रंट किंवा प्री प्रिम्पटेबल कर्नल आहे हे साध्य करण्यासाठी सर्व इंटरप्ट डिसेबल केले आहेत आणि अशा प्रकारे कर्नलला प्रीप्टेड करता येणार नाही असे सर्व कोड चालवते परंतु नंतर प्रश्न उद्भवतो की तो परत रेन्ट्रंट का नाही आणि त्यामध्ये इंटरप्ट का आणू शकत नाही काही इतर कोड चालतात आणि नंतर जिथे सोडले तेथून कर्नल कोड चालविणे सुरू करते वरील प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे कारण ते कर्नल डेटा स्ट्रक्चर्सची इंटिग्रिटी नष्ट करेल ऑपरेटिंग सिस्टमला सक्षम बनविण्यासाठी युनिक्सच्या विकसकांनी कर्नल लेव्हलची लॉक वापरली नाहीत अशाप्रकारे एखादी डेटा स्ट्रक्चर जी ऑपरेटिंग सिस्टमचा एक भाग आहे जी अर्ध्या मार्गाने सुधारित केली गेली आहे आणि नंतर एक प्रीएम्पशन आहे आणि काही इतर भाग ऑपरेटिंग सिस्टम चालू आहे आणि नंतर तो वाचत असलेला हा इंकंसिस्टन्ट डेटा सुधारित करेल आणि तो इंकंसिस्टन्ट सिस्टमला कारणीभूत ठरू शकते आणि सिस्टम क्रॅश होऊ शकते परंतु वापरकर्त्याची टास्क देखील कर्नल मोडमध्ये चालत राहिल्यास समस्या अधिक तीव्र होते ज्याबद्दल आपण पुढील भागात चर्चा करूया खालील चर्चा पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टम जसे की विंडोज युनिक्स इ कर्नल प्री प्रीमटेबल आहे हे समजून घेण्यासाठी आहे मुख्य कारण म्हणजे कर्नल डेटा स्ट्रक्चरची इंटिग्रिटी जपण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे हे युनिक्स 5 बद्दल आहे आणि नंतर युनिक्स विंडोज आणि लिनक्सच्या नंतरच्या आवृत्त्यांमुळे कर्नल प्रीम्पिटेबल बनले परंतु नंतरच्या डेव्हलोपमेंटमध्ये हा एक मोठा नॉन प्रिम्पटेबल कर्नल नसणे आणि त्याचे मुख्य कारण असे की तेथे कर्नल लेव्हल ची लॉक नव्हती म्हणून कर्नल डेटा स्ट्रक्चरची इंटिग्रिटी जपण्याचा इंटरप्ट डिसेबल करणे हा एक प्रभावी मार्ग होता आणि म्हणूनच विंडोज आणि युनिक्सच्या नंतरच्या आवृत्त्या त्यांनी कर्नल लेव्हल लॉक वापरुन कर्नलला प्रीमटेबल बनविले परंतु जर कर्नल नॉन प्रिम्पटेबल नसेल तर ते डेडलाइन चुकवण्यास कारणीभूत ठरू शकते कारण प्रीएम्पशन पूर्व टास्क टाइम कर्नल मोड आणि कंटेक्स्ट स्विच टाइम बनतात तसेच कर्नल मोडमध्ये घालवलेला वेळ हा सर्वात वाईट परिस्थितीत सेकंदाच्या क्रमाचा असू शकतो कारण सामान्यत कंटेक्स्ट स्विच वेळ एक सेकंद म्हणून सेट केला जातो आणि कर्नलचा नित्यक्रम सेकंदापर्यंत चालू शकतो आणि जर एखाद्या उच्च प्रायोरिटी कार्य प्रतिबंधित केले असेल तर एका सेकंदासाठी निश्चितच त्याची अंतिम मुदत चुकवेल कारण ठराविक अंतिम मुदत शेकडो मायक्रोसेकंदांची असते हे प्रकरण आणखी व्होर्स्ट करण्यासाठीयुजर्स प्रोग्राम कर्नल मोडमध्ये चालवू शकतो जेव्हायुजर्स प्रोग्राम सिस्टम कॉल करतो तो कर्नल मोडमध्ये चालतो सॉफ्टवेअर इंटरप्ट उत्पन्न करतो आणि मोडला कर्नल मोडमध्ये बदलतो म्हणूनच जेव्हा एखादायुजर्स प्रोग्राम चालू असतो आणि सिस्टम कॉल करतो तेव्हा देखील ते नॉन प्रिम्पटेबल होऊ शकत नाही मूळ युनिक्स विकसकांना एक कार्यक्षम ऑपरेटिंग सिस्टम हवी होती आणि त्यांनी युनिक्सचा रिअल टाइम आणि मल्टी प्रोसेसर अँप्लिकेशन्समध्ये व्हिज्युअलाइझ केले नाही दुसरा मुद्दा डायनॅमिक प्रायोरिटी लेव्हलचा आहे आणि जर आपण युनिक्स शेड्युलरकडे पाहिले तर ते मल्टीलेव्हल फीडबॅक क्यू वापरते ते कार्यांना अनेक प्रायोरिटी श्रेणींमध्ये विभाजित करते आणि प्रत्येक श्रेणीसाठी ते स्वतंत्र क्यू राखते डिफरेन्ट प्रायोरिटी रेंजेस वापरकर्त्याचे लेव्हल आहेत तेथे Nयुजर्स लेव्हल किंवा कदाचित 256युजर्स लेव्हल आहेत आणि नंतर कर्नल प्रक्रिया युजर्सच्या प्रक्रियेपेक्षा जास्त प्रायोरिटीच्या आहेत युजर्स प्रक्रिया खरोखरच कर्नल लेव्हलवर स्थलांतर करू शकत नाहीत आणि प्रायोरिटी बरेच इतर बँड आहेत उदा युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम मध्ये फाईल बफर डिस्क I O आणि स्वॅपर सर्वोच्च प्रायोरिटी आहेत डीफॉल्टनुसार सिस्टम एका वेळी एक टाइम स्लाइस वापरते आणि युझर टास्कनी आपला टाइम स्लाइस पूर्ण केल्यावर त्यांची प्रायोरिटी पुन्हा मोजली जाते पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आम्हाला असे आढळले की टाइम स्लाइस युनिक्स कार्यांची प्रायोरिटी नुसार मोजली जाते एक चांगले मूल्य सीपीयू वापर वेळ आणि सीपीयूच्या इतिहासाची पुनरावृत्ती करते जे पुनरावृत्तीच्या स्वरूपात दिले जाते च्या वेळेचा उपयोग j − 1 मधील अर्धा वापर आहे 50 वेईटेज च्या तुकड्यात सीपीयूचा किती उपयोग झाला आणि उर्वरित अर्धा सीपीयूचा इतिहास j − 1 त्वरित वापरतो प्रायोरिटी Pr Ti j वापर टाईम स्लाइसच्या झटपट इन्स्टंटवर टास्क टास्कची प्रायोरिटी आहे CPU Ti j हा सीपीयू वापराचा इतिहास आहे ज्यायोगे भौमितिक सीपीयू वापरासाठी वेईटेज कमी होते आणि CPU Ti j ही सीपीयू वापर आहे Base Ti j हे वेगवेगळ्या कार्यांना प्रायोरिटी बँडमध्ये विभक्त करण्यासाठी वापरले जाणारे मूल्य आहे आणि प्रोग्रामर या प्रोग्रामची प्रायोरिटी कमी करू शकतो परंतु प्रायोरिटी वाढवू शकत नाही अशा प्रोग्रामिंग द्वारे सेट केले जाते CPU Ti j हा शब्द रेकररन्स स्वरूपात दिलेला आहे म्हणजेच CPU Ti j −1 हाल्फ वेईटेज जॅक १ आणि त्यापूर्वीच्या सीपीयू च्या वापराच्या इतिहासाला दिलेला आहे आणि हाल्फ वेईटेज शेवटच्या वेळेस प्राप्त झालेल्या स्लाइसमधून आला आहे आणि त्याने सीपीयूचा किती वापर केला आहे जर आपण ही पुनरावृत्ती उलगडली तर आपण वेगवेगळ्या वेळेच्या उपयोगाच्या भौमितीयदृष्ट्या कमी होणारे वेईटेज पाहतो शेवटची वेळ उदाहरण दिली आहे 50 त्यापूर्वीची वेळ 25 12 5 आणि लवकरच होती याप्रमाणेपास्ट सीपीयू यूटिलिझेशन उपयोगाच्या इतिहासासाठी हे जीओमेट्रीकली रेडुसड वेटेज आहे परंतु नंतर कदाचित असा विचार केला जाईल की हे असे का करावे लागेल येथे चर्चा बेस प्रायोरिटी क्रमांबद्दल आहे विकसित केलेला संपूर्ण प्रायोरिटी बँड वेगवेगळ्या प्रायोरिटी बँड स्वॅपर ब्लॉक I O फाइल हाताळणी ब्लॉक I O कर्नल प्रक्रिया आणि सर्वात कमीयुजर्स प्रक्रियांमध्ये विभागला गेला आहे ही युजर्स प्रक्रिया इतर प्रायोरिटी पातळीवर स्थलांतर करू शकत नाही आणि कार्य देखील विशिष्ट प्रायोरिटी पातळी त्याच्या बँड ओलांडू शकत नाही मध्यवर्ती कल्पना अशी आहे की I O ला अडथळा आहे सीपीयू उच्च वेगाने कार्यवाही करते आणि जर एखाद्या कार्यास त्याचे I O करण्याची आवश्यकता असेल तर तिचे प्रायोरिटी जास्त असणे आवश्यक आहे अन्यथा रिस्पॉन्स टाइम कमी असेल I O चॅनेल शक्य तितक्या व्यस्त ठेवणे आवश्यक आहे जर एखादे कार्य I O टप्प्यात करत असेल तर त्याची प्रायोरिटी वाढविली पाहिजे आणि अशा प्रकारे सर्व I O विनंत्या वाढवल्या जातात आणि I O चॅनेल व्यस्त ठेवले आहेत अशा प्रकारे I O बाउंड कार्यांना प्रायोरिटी जास्त दिली जाते तर सीपीयु बाउंड कार्यांसाठी प्रायोरिटी मोजणी सूत्राचा वापर करून प्रायोरिटी कमी केली जाते सरासरी थ्रूपूट वाढविण्यासाठी I O गहन कार्यांची प्रायोरिटी वाढवणे आवश्यक आहे आणि म्हणूनच मागील घटनांमध्ये सीपीयूचा वापर गणना करणे आवश्यक आहे जर वापर कमी असेल तर ते I O करीत असल्याचे सूचित करते आणि म्हणूनच कार्याची प्रायोरिटी वाढते युनिक्स मध्ये प्रायोरिटी मूल्य कमी आहे प्रायोरिटी अधिक आहे आणि म्हणूनच उपयोग कमी आहे आणि अशा प्रकारे प्रायोरिटी वाढते I O बाध्य प्रक्रिया उच्च आणि उच्च प्रायोरिटी कडे लक्ष वेधून घेतात परंतु जर आपण अशा ऑपरेटिंग सिस्टमचा वास्तविक वेळ परिस्थितीत वापरण्याचा प्रयत्न केला आणि क्रिटिकल कार्य सीपीयूचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असेल तर त्याची प्रायोरिटी कमी होत जाईल आणि ती त्याची अंतिम मुदत चुकवू शकते हार्ड रीअल टाइम एप्लीकेशनसमध्ये हे अस्वीकार्य आहे अशा प्रकारे आपण युनिक्सच्या दोन प्रमुख समस्यांविषयी म्हणजेच नॉन प्रिम्पटेबल कर्नल आणि डायनॅमिक प्रायोरिटी लेवल समस्यांविषयी चर्चा केली तर युनिक्सची डायनॅमिक प्रायोरिटी लेवल आणि तिचा नॉन प्रिम्पटेबल कर्नल केवळ सॉफ्ट रीअल टाइम अँप्लिकेशन्समध्ये वापरला जाऊ शकतो आणि हार्ड रीअल टाइम अँप्लिकेशन्सठी योग्य नाही जेथे डेडलाइन मिली किंवा मायक्रोसेकँड्सचा क्रम आहे युनिक्स 5 च्या मुख्य कमतरता म्हणजे सेकंदाच्या ऑर्डरची टास्क प्री इम्प्रेशन टाइम प्रायोरिटी क्रमांचे डायनॅमिक रिकॉम्पुटेशन आणि रिसोर्स शेअरिंग प्रोटोकॉल सपोर्ट केलेले नाही इतर कमतरता अकार्यक्षम इंटरप्ट प्रक्रियेसाठी आहेत डिव्हाइस इंटरफेसिंगचे असमाधानकारक सपोर्ट जसे की आम्हाला नवीन सेन्सर समाविष्ट करायचे आहे किंवा एखादे उपकरण तयार करायचे आहे तर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम पुन्हा कंपाईल करणे आवश्यक आहे सर्व कामे थांबवणे आवश्यक आहे सिस्टम बंद करणे इ जे क्रिटिकल हार्ड रिअल टाईम सिचुएशन सुरक्षिततेत स्वीकार्य नाही सिस्टम कार्यरत असताना एखाद्याने ते करण्यास सक्षम असले पाहिजे युनिक्स 5 जर आपल्याला रिअल टाइम अँप्लिकेशन्ससाठी वापरायची असेल तर युनिक्स 5 मध्ये मुख्य कमतरता आहेत टायमरसाठी सपोर्ट असमाधानकारक आहे आणि रीअल टाईम फाईल समर्थनाची कमतरता असमाधानकारक आहे

हा कोर्स संपण्यापूर्वी शेवटचा मुद्दा POSIX आहे पोसिक्सच्या उत्पत्तीचे निरीक्षण केल्यावर AT T ने विकसित केलेल्या युनिक्सवास आणि AT T ने बर्याच प्राप्तकर्त्यांना विनामूल्य दिले युनिक्स कोड AT T द्वारे ज्यांना त्याची आवश्यकता होती त्यांना वितरित केले गेले होते कारण त्यावेळी AT T ही एक टेलिकॉम कंपनी होती आणि त्या काळी ऑपरेटिंग सिस्टम विकसित करण्यास रस नव्हता ज्यांना ते प्राप्त झाले त्यांनी IIMAIXHP UXHPSUN इन सोलारिस डिजिटल कॉर्पोरेशन अल्ट्रिक्समध्ये विविध प्रकारे विस्तारित केले आणि यादी पुढेही आहे म्हणूनच जरी युनिक्स कोड AT T येथे विकसित केला गेला तरी तो वेगवेगळ्या विक्रेत्यां द्वारे वेगवेगळ्या प्रकारे विस्तारित केला गेला आणि म्हणूनच युनिक्स कोड इंकंसिस्टन्ट बनला जसे एप्लीकेशन च्या संदर्भात की एका प्लॅटफॉर्मवर एप्लीकेशन लिहिला असताना तो दुसर्या प्लॅटफॉर्मवर एक्सीक्यूट होत नाही सिन्टैक्स आणि सिमैन्टिक्स युनिक्स मध्ये वेगवेगळ्या आहेत कारण युनिक्स वेगवेगळ्या सर्विसेस प्रदान करते म्हणूनच एका आवृत्तीमध्ये कोड विकसित केल्यावर ती दुसर्या आवृत्तीवर कार्य करणार नाही सौर्स कोड लेव्हलवर कोड सुसंगत करण्यासाठी POSIX चा प्रयत्न केला गेला आणि त्याचा अर्थ पोर्टेबल ऑपरेटिंग सिस्टम आहे IX बद्दल एखाद्याला आश्चर्य वाटेल पोर्टेबल ऑपरेटिंग सिस्टम युनिक्सच्या मानकांप्रमाणे बनविण्यासाठी हे फक्त POSचा एक प्रत्यय होता परंतु जेव्हा ते खूप लोकप्रिय झाले की अगदी युनिक्स नॉन ऑपरेटिंग सिस्टम देखील POSIXशी सुसंगत झाले आणि अशा प्रकारे POSIXला प्रचंड यश मिळाले POSIXची मुख्य चिंता म्हणजे अँप्लिकेशन्सची पोर्टेबिलिटी म्हणजेच विविध ऑपरेटिंग सिस्टममध्ये लिहिलेले आता POSIX मोठ्या प्रमाणावर स्वीकारले गेले आहे अगदी युनिक्स नसलेल्या ऑपरेटिंग सिस्टमही POSIX मानक वापरतात POSIX आंतरराष्ट्रीय मानक म्हणून स्वीकारले गेले आहे IEEP 1003 आणि ISO मानक 94545 इ ने POSIXला मानक म्हणून मान्यता दिली जर एखाद्याने POSIX प्रमाणित दस्तऐवज पाहिले तर त्यांना आढळेल की ऑपरेटिंग सिस्टम कॉल किंवा इंटरफेस काय असावेत आणि कॉल केल्यावर काय घडले पाहिजे तेच त्यास परिभाषित करते त्यालाच सिमैन्टिक्स म्हणतात परंतु ते ऑपरेटिंग सिस्टम कॉल कसे कार्यान्वित करायचे याबद्दल माहिती देत नाही केवळ ते घेण्याच्या आवश्यक पॅरामीटर्स कॉलचे नाव आणि काय प्राप्त केले पाहिजे याबद्दल माहिती देते पण ते कोणत्या मार्गाने आहे याबद्दल माहिती देत नाही POSIX दस्तऐवजांचे बरेच खंड आहेत एक म्हणजे POSIX 1 जो सिस्टम इंटरफेसशी रिलेटेड आहे जे सिस्टम रुटीनस त्यांच्या पॅरामीटर्स आणि सिमेंटिक्सबद्दल आहे POSIX 2 शेल आणि युटिलिटीज शी संबधित आहे POSIX ३ हे ऑपरेटिंग सिस्टम ची POSIX योग्यता टेस्ट करण्याच्या पद्धत संबधित आहे आणि चौथा दस्तऐवज POSIX ४ हे POSIX RT म्हणजे POSIX च्या रिअल टाइम एक्सटेंशन संबधित आहे रीअल टाइम POSIX बद्दल खालीलप्रमाणे आहे विशिष्ट वैशिष्ट्यांचे सपोर्ट करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमची आवश्यकता असते तर ती केवळ रीअल टाइम POSIX होईल प्रथम एक प्री एम्पटिव्ह प्रायोरिटी आधारित वेळापत्रक आहे आणि ते काही कार्य प्रदर्शन मेट्रिक्स परिभाषित करते म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टमला विविध सिस्टम कॉलसाठी अंमलबजावणीच्या वेळेचे सर्वात वर्स्ट केस पूर्ण केले पाहिजे यासाठी स्थिर प्रायोरिटी क्रमांसाठी सपोर्ट आवश्यक आहे आणि जसे आपण पाहिले आहे की पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टम स्थिर प्रायोरिटी क्रमांना सपोर्ट देत नाही परंतु आता पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टम बर्याचजण स्थिर प्रायोरिटीना सपोर्ट देतात यासाठी आवश्यक आहे की किमान 32 प्रायोरिटी लेवल्स समर्थित असणे आवश्यक आहे परिपूर्ण आणि रिलेटेड दोन्ही टाइमर समर्थित असले पाहिजेत आणि उच्च अचूक टाइमर प्रदान करण्यासाठी नॅनोस्लीप फंक्शन असणे आवश्यक आहे व्हर्च्युअल मेमरी मध्ये मॉक हे एक पृष्ठ लॉक करायचे आहे संपूर्ण अॅड्रेस स्पेस लॉक करण्यासाठी मॉलोंक आणि पृष्ठ अनलॉक करण्यासाठी मुनलॉक आणि सर्व समर्थित असले पाहिजे प्री अलोकेटेड फायलींच्या समर्थनासाठी मल्टी थ्रेडिंग आणि रीअल टाइम फाइल सिस्टम समर्थित असणे आवश्यक आहे पूर्वी आपण रिअल टाइम अँप्लिकेशन्समध्ये पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यावरील काही समस्या पाहिल्या आपण युनिक्सकडे देखील पाहिले आणि नंतर आपण युनिक्सचा रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम म्हणून वापर केल्यास उद्भवणार्या समस्यांकडे आपण पाहिले मग आपण POSIX रीअल टाइम मानक पाहिले जे सर्व रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमने समर्थित केले पाहिजे आपण या मानकांच्या प्रमुख आवश्यकतांकडे पाहिले आणि त्यातील एक म्हणजे स्थिर प्रायोरिटी पातळी २ प्रायोरिटी लेवल्स वेळापत्रक प्रीटरिटेबल प्रायोरिटी आधारित शेड्यूलिंग वापरुन अंमलात आणले जावे आपण कोर्सच्या शेवटच्या भागात आहोत कोर्स पूर्ण होण्यापूर्वी काही सराव प्रश्न खाली दिले आहेत जेव्हा टास्क रिसोर्सेस शेअर करतात आणि आमच्याकडे रिसोर्स शेअरिंगसाठी पुरेसे सपोर्ट नसते तेव्हा उद्भवणारी एक महत्त्वाची समस्या प्रायोरिटी इनव्हर्जन समस्या निर्माण करते मग पहिला प्रश्न म्हणजे प्रायोरिटी इनव्हर्जन समस्येद्वारे काय समजले जाते ते कसे उद्भवते आणि या समस्येवर उपाय काय आहेत या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा म्हणजे प्रायोरिटी इन्व्हर्जन अन बॉऊण्डेड प्रायोरिटी इन्व्हर्जन आणि या समस्येचे निराकरण काय आहे पुढील प्रश्न असा आहे की जेव्हा बरीच कामे क्रिटिकल रिसोर्सांचा एक भाग शेअर करतात तेव्हा आपण सर्व एकत्रितपणे अग्रक्रम इनव्हर्जन टाळणे शक्य आहे आणि जेव्हा आपण आपल्याकडे कोणतेही प्रोटोकॉल रिसोर्स शेअरिंग वापरुन रिसोर्से शेअर करणारी टास्क करतो तेव्हा आपण खरोखर अग्रक्रम इनव्हर्जन शून्य करू शकतो प्रोटोकॉल जो प्रायोरिटी मर्यादा प्रोटोकॉल असू शकतो उच्चतम लॉकर किंवा साधा इन्हेरिटन्स आधारित प्रोटोकॉल असू शकतो या प्रश्नाचे उत्तर नाही नाही कारण जर कमी प्रायोरिटीने कार्य रिसोर्सेस असेल तर उच्च प्रायोरिटी कार्य थांबावे लागेल आणि म्हणूनच कमीतकमी एक प्रायोरिटी इन्व्हर्झन आवश्यक आहे अशाप्रकारे आपण वापरत असलेला रिसोर्सशेरिंग प्रोटोकॉल काहीही असू शकतो सर्व एकत्रितपणे प्रायोरिटी व्यस्तता टाळणे शक्य नाही तिसरा प्रश्न एक विशिष्ट प्रश्न आहे प्रायोरिटी इन्हेरीटन्स योजना वापरणे प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉल असू शकते आणि इन्हेरीटन्स रिलेटेड उत्पत्तीचे उदाहरण देऊ शकते तेव्हा इन्हेरीटन्स संबंधित उत्पत्ती म्हणजे काय जेव्हा प्रायोरिटी इन्हेरीटन्स प्रोटोकॉल वापरुन रीअल टाईम टास्कचा संच विशिष्ट क्रिटिकल रिसोर्से शेअर करतो तेव्हा हे सर्वात जास्त प्रायोरिटी कार्य कोणत्याही व्यस्ततेस त्रास देत नाही हे खरे आहे काय उत्तर चुकीचे आहे जर असे म्हटले जाते की सर्वात कमी प्रायोरिटी कार्यात कोणत्याही व्युत्पत्तीचा त्रास होत नाही जे खरं असेल जेव्हा कमी प्रायोरिटी कार्य आधीपासूनच रिसोर्स धारण करत असेल आणि उच्च प्रायोरिटी कार्य सक्षम होईल तेव्हा सर्वोच्च प्रायोरिटी कार्य इन्व्हर्झन होऊ शकेल या सोबतच आपण कोर्स चे समापन करत आहोत आपण फक्त रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमच्या काही मूलभूत बाबींकडे पाहिले मग आपण पाहिले की रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम ही नॉन रीअल टाईम ऑपरेटिंग सिस्टमपेक्षा कसे वेगळे आहे आणि आपण रीअल टाईम टास्क शेड्यूलिंगला रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टमची आवश्यकता असलेली केंद्रीय समस्या मानली आणि आपण टास्क शेड्यूलिंगच्या अल्गोरिदमबद्दल महत्वाची चर्चा केली आपण ते प्रोसेसरवर अनुसूचित केले जाऊ शकतात की नाही हे शोधण्यासाठी कार्यांचे विश्लेषण पाहिले रिसोर्सशेरिंग समस्यांकडे पाहिले आणि नंतर आपण मल्टी प्रोसेसर शेड्यूलिंग कडे पाहिले आणि मग शेवटी आपण अशा काही बाबींकडे पहात होतो ज्याला रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट आवश्यक आहे पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टमला त्यासाठी आधार नसतो हे असे का आहे याचा तपास आपण केला आणि त्यानंतर आपण त्यासाठी काही निराकरणे स्पष्ट केली किंवा ऑफर केली जी त्या रीअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम्सचे अनुसरण करतात